आता आपण मुलभूत भावनांबद्दल चर्चा केली चला आपण दोन तीन दुष्टीकोनातून घटना समजून घेऊ एक आपल्याला माहितच आहे कि प्रत्येक मुलभूत भावना ही चेहऱ्यावर वेगळेपणाने दिसते आणि आपल्याला माहित आहे की त्या मुलभूत भावना आहेत म्हणून अशी शक्यता असते कि अनेक भावना या सार्वत्रिक अभिव्यक्ती मानली जाते सार्वत्रिक अभिव्यक्तीचा अर्थ असा होईल की संस्कृतीची पर्वा न करता चेहऱ्यावरील अभिव्यक्ती मोठ्या प्रमाणात समान असेल ठीक आहे म्हणजेच या सहा मूलभूत भावना ज्यांच्या पर्यंत आपण आपल्या दुसऱ्या व्याख्यानाच्या शेवटी पोहचलो होतो त्या आहेत आनंद दुःख भीती राग आश्चर्य आणि द्वेष ठीक आहे या सहा मूलभूत भावना चेहर्याचे हावभाव जे या भावना दर्शवितात त्या सर्व प्रकारच्या संस्कृतीमध्ये समान राहतात म्हणजे जर अभिव्यक्तीची सार्वत्रिकता असेल तर आपण ते कसे शिकू हे असे आहे का कि आपल्यात हे बदल कसे घडतात या भावना जाणून घेण्यासाठी व्यक्त करण्यासाठी आपल्यामध्ये जैविक गुणधर्म आधीपासूनच आहेत आता आपण समजून घेऊया की अर्भक मानवी अर्भक आपल्या चेहऱ्यावरून अभिव्यक्ती करण्यास कसे शिकते लेविस यांनी विकासात्मक थिअरी मांडली ज्यामध्ये असे सुचविले कि अर्भकांना मुळात जन्मजात संज्ञानात्मक क्षमतेने आनंद दुख भीती राग आश्चर्य आणि द्वेषभाव या भावनांच्या उपप्रकारांची देणगी असण्याची मूलभूत क्षमता असते म्हणून आपण ज्या सहा मूलभूत भावनांचा उल्लेख करीत आहोत लेविस यांची विकासात्मक थिअरी असे सांगते की त्यांच्याकडे ही जन्मतः सज्ञानात्मक क्षमता असते ठीक आहे म्हणजे काय होते आता ही थिअरी पुढे म्हणते उर्वरित भावना अवगत होण्यासाठी दोन संज्ञानात्मक घडामोडी दरम्यान घडतात प्रथम एखाद्याने स्वतची संकल्पना आत्मसात केली कि मी कोण आहे म्हणजेच आत्म संकल्पनेचे अधिग्रहण असते आणि ज्या समाजात व्यक्ती राहत आहे अशा दोन मानक नियमांचे आणि ध्येयांचे संपादन होत असते म्हणजे या मानक नियम आणि उद्दीष्टांना SRG असे म्हणतात ठीक आहे म्हणजे लेविस यांची विकासात्मक थिअरी असे स्पष्ट करते की आपण स्वतची एक संकल्पना आत्मसात करतो मी कोण आहे आणि दुसरे म्हणजे मी कोण आहे हे समजल्यानंतर मी माझ्या समाजातील मानक नियम व उद्दीष्टे देखील समजून घेतो म्हणजे याचा अर्थ असा होईल की स्वतची संकल्पना आत्मसात केल्यानंतर मला माझ्या समाजातून काय अपेक्षीत आहे हे देखील समजते उदाहरणार्थ जर आपण मत्सर सारख्या भावनांचा विचार केला तर तुम्ही एखाद्याची मत्सर सहानुभूती पेच गर्व किंवा लाज बाळगतात आता तुम्ही या बाबतीत दुसऱ्यांच्या तुलनेत तुमची स्थिती जाणून घेतली नाही तर या भावना अनुभवल्या जाऊ शकत नाहीत ठीक आहे म्हणून मी कोण आहे हे जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत ही वेगळी क्षमता मिळवू शकत नाही मी कोण आहे हे मला समजत नाही तोपर्यंत मी दुसर्या कुणाचातरी द्वेष करू शकत नाही कारण स्वत आणि स्वतः नाही आणि स्वतः शिवाय इतर ठीक आहे या दोन गोष्टी मला प्रथम माझ्या आत स्थापित केल्या पाहिजेत आणि एकदा मी माझ्या मनात हे स्थापित केल्यावरच मला हेवा वाटू शकतो मी मत्सर वाढवू शकतो जर माझ्यामध्ये अभिमानाची भावना असेल ठीक आहे तरी सुद्धा मला माझ्या समाजातील माझे स्थान समजणे आवश्यक आहे आणि मग मला हे समजले की मी जे काही मिळवले ते असे आहे ज्यामुळे समाजात आपले खरोखर कौतुक होते आणि यामुळे मला माझा अभिमान असेल आता हे असे सूचित करते की मूलभूत भावना अनुभवण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी दोन पट संज्ञानात्मक विकासाची आवश्यकता नाही आता मूलभूत भावना आत्मचैतन्य गाठण्याआधी पृष्ठभाग आणि नैतिक प्रणालीच्या एकत्रीकरणापूर्वी उदासीनता मत्सर आणि सहानुभूती यासारख्या भावना उद्भवू शकतात म्हणजे हे एक मनोरंजक स्पष्टीकरण आहे कि अर्भक कसे स्वतःला व्यक्त करावे याचा विकास कसा करते आता मुलाच्या विशिष्ट माहिती अभिव्यक्ती वरून भिन्न नकारात्मक अभिव्यक्ती काढणे कठिण असते विशेषत जर तुम्ही एखाद्या बालकाच्या वाढत जाणाऱ्या रडण्याच्या आवाजाकडे पहिले आणि तुम्हाला ही अभिव्यक्ती कोणती आहे हे सांगायचे असेल तर ते फार अवघड आहे आता सामान्यत अर्भक नेहमीच नकारात्मक परिस्थितीत रडताना दिसतात ठीक आहे परंतु जेव्हा ते रडत असताना तुम्ही त्यांच्या चेहर्यावरील हावभाव पाहता तेव्हा तुम्ही एक अतिशय रंजक नमुना पाहता या वेगळ्या अभिव्यक्ती कडे पहा तुम्ही काय पाहता तर भुवया खाली करणे ओठांचे कोपरे जे एका बाजूला खेचले जातात आणि तोंड उघडतात आणि अर्थातच यामुळे गाल ताणले जातात आणि आता रडणाऱ्या चेहऱ्यावर राग आणि त्रास यांचे एकत्रित वैशिष्ट्य दिसते प्रौढांमधील राग ही मूलभूत भावना मानली जाते त्याचप्रकारे येथे घृणा वेगळी व्यक्त होईल आणि राग या दोघांमध्ये ते चांगले मिसळले जाईल ठीक आहे जरी मूल आता नकारात्मक भावना दाखविण्याचा प्रयत्न करेल आता विशिष्ट परिस्थितींवर अवलंबून मूल कदाचित वेगवेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती करेल तुम्ही रडण्याच्या थोड्या प्रमाणातील अभिव्यक्तीतून पाहण्यास सुरवात करता नंतर मध्यम रडणे आणि त्यानंतर आक्रोशाचे रडणे हा रडण्याचा आणखी एक प्रकार दिसतो ठीक आहे तुम्हाला आनंदाची अभिव्यक्ती माहित आहे ज्यामध्ये डोळ्याजवळच्या स्नायूंचे आकुंचन होते आणि गाल वर येतो अतिशय मनोरंजक म्हणजे एकमनने आनंदी असलेल्या आणि आनंदी नसलेल्या हास्यामध्ये एक अतिशय मनोरंजक फरक सांगितलेला आहे म्हणजे असे नाही की तुम्ही जर हसले तर तुम्ही आनंदी असाल म्हणजेच आनंदाशिवाय प्रेरित स्मित असू शकेल एवढाच एक फरक आहे की जो एकमनने पुन्हा आपण जेव्हा रडताना पाहतो त्या बाबतीत सांगितला आहे अगदी जोरात हसण्यापासून अगदी कमीतकमी हसणे हे हसण्याचे उदाहरण आहे पुन्हा जोरात हसणे हे जोरदार हास्याचे दुसरे स्वरूप आहे आणि आपणास हे लक्षात येते की अभिव्यक्ती खूप भिन्न आहेत म्हणूनच जेव्हा आपण अर्भकांच्या अभिव्यक्तीकडे पहिले तर त्यावरून रेखाचित्र काढणे अत्यंत कठीण असते आता या प्रतिमेकडे पहा या दोन्ही प्रतिमा दुःखाचे प्रतिनिधित्व करतात ठीक आहे तुमच्या हे लक्षात येऊ शकते चेहऱ्याची अभिव्यक्ती एकसारखी नाही उदाहरणार्थ अस्वस्थता उदाहरणार्थ समाधान आणि आता आनंद पहा ठीक आहे येथे मानवी अर्भकाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती दिसेल आता वाढत्या वयाबरोबर मुलाचा आईशी अगदी जवळून संवाद होतो म्हणजे मुलाला आईची अभिव्यक्ती कशी समजते ठीक आहे आत्ता आपण काय करतोय तर आपण त्या बाळाची अभिव्यक्ती पहातोय आपण असे म्हणण्याचा प्रयत्न करतोय की जरी हे मानवी बाळ अगदी बालपणात असले तरी त्याला किंवा तिला तिच्या आईची अभिव्यक्ती कशी समजते हे समजले की डोळे आणि तोंड ही दोन प्राथमिक ठिकाणे आहेत जेथे मुले एक ते दोन दोन महिन्यांपर्यंत वयाची मुले लक्ष देतात जेव्हा ते त्यांच्या आईला पाहात असतात आणि निश्चितच जेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहात असतात तेव्हा ते डोळे आणि तोंड या दोन भागांकडेच पाहतात हा व्हिडिओ पहा आता येथे पहा एका महिन्याचा मुलगा आईच्या चेहऱ्याकडे पाहात आहे आणि नंतर तुम्ही पाहू शकता कि सुरवातीपासून डोळ्याच्या स्थिरतेत कसा बदल होत जातो आणि शेवटी पुन्हा त्याच जागी मिळतात दुसर्या प्रतिमेत तुम्हाला दोन महिन्यांचा मुलगा दिसतो आहे जो वडिलांकडे पाहतो आहे आणि नंतर तुम्ही प्रारंभ बिंदूपासून पाहू शकता की फिक्सेशन पॉईंट कसे बदलतात आणि शेवटी तो कुठेतरी थांबतो आता अशाच प्रकारे अर्भक त्यांच्या पालकांकडे पाहात असतात ब्रिजेश यांनी असे सुचविले कि नव्याने जन्मलेल्या मानवी बाळांकडे फरक न करता येणारी भावनिक अभिव्यक्ती असते ज्याला तुम्ही फरक करता येण्यासाठी लागणारा कालावधी म्हणतात म्हणजे ब्रिजेशच्या मॉडेल नुसार जन्माच्या वेळी सामान्य उत्तेजना सोडून इतर काही जाणीव नसते जी दुसर्या किंवा तिसर्या महिन्याच्या शेवटी दुःख आणि आनंदात रूपांतरित होते ठीक आहे आणि हे सहा महिन्यांच्या अखेरीस मुलगा राग तिरस्कार आणि भीती कशी व्यक्त करावी हे शिकतो जे मुळात दुखाच्या अभिव्यक्ती पासून विस्तारते चला आता आपण मुलांच्या बाबतीत भावना आणि स्मरणशक्ती कशी कार्य करते हे समजून घेऊ भावनेची चर्चा करण्यापूर्वी आपण स्मृती विषयी चर्चा केली होती आणि तिथे आपण असेही म्हटले होते की वैयक्तिक गरज खूप महत्वाची भूमिका बजावते आता भावनांना वैयक्तिक महत्व असण्याची शक्यता अधिक आहे म्हणजे मानवी मुलांच्या बाबतीत भावना आणि स्मृती दोन्ही एकत्र कसे कार्य करतील आता वयाच्या 18 ते 36 महिन्यांच्या दरम्यानची मुले त्यांच्या संभाषणामध्ये भावनिक शब्दांचा उपयोग करतात ते तीन वर्षांचे झाल्यावर भावनांना उत्तेजन देणाऱ्या भावना आणि परिस्थिती ओळखू शकतात चौथ्या वर्षात ते चेहर्याच्या योग्य अभिव्यक्तीसह मूलभूत भावनांना अचूकपणे जुळवू शकतात आणि सहा वर्षांचे झाल्यावर या भावनिक अभिव्यक्तींचे अर्थ लावून त्या स्वीकारतात ठीक आहे आता भावनिक आठवणींमध्ये मुख्यतः मुले तसेच प्रौढांमध्ये वैयक्तिक लक्ष्य गाठणे आणि त्यांना टाळणे समाविष्ट असते तुम्ही झीगर्निकचा परिणाम आठवा त्याविषयी आपण स्मृतीची चर्चा आणि स्पष्टीकरण करतांना बोललो होतो दत्ता आणि कानुंगो यांनी जे स्पष्टीकरण दिले होते ते मुळात सुखद आणि अप्रिय अनुभव आहे ठीक आहे जे आपल्याला आपल्या कार्याची आठवण करून देण्यात मदत करेल जरी तुम्ही ती पूर्ण केलेली असतील किंवा पूर्ण केलेली नसतील हे या प्रकारच्या स्पष्टीकरण सारखेच आहे जे सांगते की तुम्ही स्वतःसाठी काही लक्ष्य निश्चित करतात मग तुम्ही लहान मूल असो किंवा प्रौढ असो आनंदाची मात्रा किती आहे जेव्हा तुम्ही ध्येय गाठता तेव्हा तुम्ही किती आनंदित आहात किंवा जेव्हा तुम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करीत असलेले लक्ष्य पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही किती दुःखी होता किंवा तुम्हाला किती राग येतो म्हणजे हे ध्येय पूर्ण होते किंवा होत नाही ठीक आहे म्हणजे तुमचा वैयक्तिक लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न जो अत्यंत महत्वाचा ठरतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही तुमच्या अनुभवातून गोष्टी आठवण्यास सुरवात करता तेव्हा भावनांवर आधारित स्मृतीला प्रामुख्याने वैयक्तिक उद्दीष्टांच्या पुर्तीसंबंधीच्या गोष्टी किंवा वैयक्तिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यातील अडथळे माहित असतात मुलांना निश्चितच भावनिक पातळीच्या आणि गैर भावनिक वर्तनाच्या तुलनेत भावनिक वर्तन अधिक चांगल्या प्रकारे आठवते उदाहरणार्थ एखाद्या पालकाकडून मिळालेल्या भेटवस्तूची आठवण जास्त असू शकते ठीक आहे जर तुम्ही कुठेतरी बाहेर गेले असाल तर आपल्याला त्या घटनेची चांगली आठवण राहते म्हणजे मुलांच्या बाबतीत भावनेशी संबधित असलेल्या शब्दांपेक्षा भावनिक वर्तणूक अधिक लक्षात राहते किंवा जर तुम्ही भावनिक नसलेले वर्तन आणि भावनिक वर्तनाची तुलना करतात तेव्हा मुलांना आपोआपच भावनिक वर्तनाची नेहमीच आठवण राहते आतापर्यंत आपण जी चर्चा केली आहे ती म्हणजे तुमची अर्भकापासून वाढ होते एक लहान मूल म्हणून आपल्याला विशिष्ट भावनिक अभिव्यक्ती व्यक्त करण्याची क्षमता असते तुम्ही तुमच्या पालकांकडे पाहू शकता त्यावरूनही तुम्ही स्वताला कसे व्यक्त करावे हे शिकता पण हेच आहे का ज्याला तुम्ही फक्त संपूर्ण चेहर्यावरील अभिव्यक्ती म्हणतात ते म्हणजे पालक केंद्रित किंवा हे तेच आहे का ज्यावर समाजाचा प्रभाव असतो ठीक आहे नक्कीच आपण SRG चे अधिग्रहण जाणून घेण्याबद्दल बोललो आहोत परंतु SRG च्या व्यतिरिक्त उदाहरण म्हणून आपण राग कसा व्यक्त करावा हे शिकलो रागाची अभिव्यक्ती ही एक गोष्ट आहे किती रागवावे राग कसा व्यक्त करावा ठीक आहे हे तेच आहे का ज्यात आपण भिन्नता करतो किंवा हा तो एक स्रोत आहे का जेथून आपण शिकतो किंवा आपण जैविकदृष्ट्या त्या क्षमतेसह संपन्न आहोत ही वेगळी जाहिरात पहा अर्थातच ही एका उत्पादनाची जाहिरात आहे परंतु आपण यामध्ये काय पाहतो तर लहान मूल कशा पद्धतीने अनुकरण करते या जाहिराती कडे पहा दुसरी भाष्या 1443 to 1505 या वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहिले प्रथम वडिल मुलावर ओरडले आणि वडिलांनी ज्या प्रकारे आपला राग व्यक्त केला त्याप्रमाणेच मुलानेही केले ठीक आहे मी ही जाहिरात निवडण्याचे कारण म्हणजे मुलगा कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची हे कसा शिकला हे त्याच्या वडिलांनी जसे केले तसेच होते म्हणजे अशी दाट शक्यता असते की मानवी मुले ज्या प्रकारे ते स्वतःहून व्यक्त करतात ते समजण्यासाठी काही स्रोतानी मार्गदर्शन केलेले असते ज्या मॉडेलवरून तो किंवा ती अनुकरण करतात ते वातावरण असते दुसरे उदाहरण जेव्हा आपण सौंदर्य स्पर्धा पाहतो तेव्हा तिथे आपल्याला त्या सर्व विजेत्या दिसतील त्या सर्व स्पष्टपणे सारखेच प्रदर्शन करतात हा वेगळा व्हिडिओ पहा हे त्या भावनांचे प्रदर्शन आहे जेव्हा 1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती तुम्हाला निश्चितच दिसेल बर्याच महिला विजेत्यांनी अशाच प्रकारे भावना व्यक्त केल्या आहेत आणि हे त्याचे प्रतिनिधित्व करते की कशा प्रकारे संस्कृती वास्तविकतेत आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीवर प्रभाव पाडते तुम्ही सुष्मिता सेनला पाहिले होते शेवटी तिने काय केले होते तिने फक्त तिच्या हातांनी चेहऱ्याचा काही भाग लपवण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे आणि याला मुळात वेगळ्या प्रकारचा आनंद म्हणून ओळखले जाते आता हे तेच आहे ज्यात इतर काही मॉडेल्स त्याप्रमाणेच स्वताला व्यक्त करत आहेत कारण सुष्मिता सेनने मागे तसेच केले होते मी आता सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांना शोधत होतो ते स्वतला कसे व्यक्त करतात अलीकडील अभिव्यक्तींपैकी एक पहा येथे मिस वर्ल्ड 2014 जी दक्षिण अफ्रिकेची आहे जेव्हा तिने पदक जिंकले तेव्हा तीने स्वताला कसे व्यक्त केले हे त्याच पद्धतीचे होते ज्यापद्धतीने सुष्मिता सेनने स्वताला व्यक्त केले होते आता आपण थोडीसे मागे जाऊया 2012 ची मिस वर्ल्ड विजेती जी चीनची होती आता आपल्याकडे भारत चीन दक्षिण आफ्रिकाचे मॉडेल्स आहेत आणि सर्वांनी स्वतःला तसेच व्यक्त केले आहे जाहिरातींच्या बाबतीत आपण पाहिलेले हे एक ठळक उदाहरण आहे जिथे मुलगा वडिलांनी व्यक्त केलेल्या मार्गाचे अनुकरण करत होता येथे आपल्याला घटनेशी संबधित नसलेली आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीशी संबधित नसलेली स्थिती आढळते एका व्यवसायातले लोक स्वतला त्याच प्रकारे व्यक्त करतात म्हणून हे खरोखरच मनोरंजक आहे आता हे दोन गोष्टी दर्शवितात एक म्हणजे आपण आपल्या वातावरणातून काही विशिष्ट नियम विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त करतो ज्याला लेविसची विकास थिअरी म्हणून ओळखले जाते आपल्या संस्कृतीशी संबंधित नसलेला दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या सभोवतालची माणसे होय ज्यांच्याकडून आपण अनुकरणाद्वारे शिकतो अनुकरण म्हणजे तेच ज्याविषयी आपण आकलनाची चर्चा करताना बोललो होतो की आपण आदर्श मॉडेल निवडतो आणि मग आपण इतर मॉडेल्सचे अनुकरण करतो जाहिरातीतील मुलाने प्रत्यक्षात वडिलांचे अनुकरण केल ठीक आहे परंतु अनुकरण करण्याच्या प्रक्रियेत आपला राग आणि तिरस्कार कसा व्यक्त करावा हे देखील आपण शिकतो दुसऱ्या बाबतीत तुम्ही ज्या ठिकाणचे आहात तेथील सांस्कृतिक पार्श्वभूमीशी संबधित नसलेल्या गोष्टी होय तुम्ही याबाबतीत अनेक पुरस्कार विजेते पहिलेत एका परिस्थितीत एका व्यवसायात ते स्वतःला एकाच पद्धतीने व्यक्त करतात म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकता ठीक आहे सांस्कृतिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करून लुईस ज्या SRG विषयी बोलत होते त्या भिन्नतेकडे दुर्लक्ष करून आपण स्वतःला त्याच प्रकारे व्यक्त करतो म्हणजे यावरून हे समजते की मानव लहानपणा पासून अगदी मोठे होईपर्यंत कसे कार्य करतो आणि मग ते व्यवसायामध्ये पुढे कसे जातात ते कसे स्वतःला व्यक्त करण्यास शिकतात अशा प्रकारे आपण आपले तिसरे व्याख्यान येथे संपवू पुढील व्याख्यानात आपण भावनिक अभिव्यक्ती वरील संस्कृतीच्या प्रभावाबद्दल बोलू